आम्ही सांगितले की आमच्याकडे समकक्ष सर्किट मॉडेलमध्ये सिरीज रियाक्टन्ट असल्याने एक प्रचंड रियाक्टन्ट मिळणार आहे कारण माझ्याकडे चुंबकीकरण अभिक्रियेची आणि गळती ची बेरीज होणार आहे जे माझे एकूणच रियाक्टन्ट असेल तर जर ते जनरेटर असेल तर मी इन्डूस्ट ईएमएफ ईएफ Ef घेणार आहे जे मुख्य फील्ड फ्लक्स किंवा रोटर फ्लक्समुळे आहे जे मूलतः Ef आहे ज्याची फ्रिक्वेन्सी असणार आहे जी मशीनच्या रोटेशनल वेगाने निश्चित केली जाते मग आपल्याकडे एक मूल्य असणार आहे जे Xs आहे जे खरे तर एक मोठे रियाक्टन्स मूल्य आहे ज्याचे दोन भाग आहेत एक चुंबकीय रियाक्टन्स शी संबंधित आहे दुसरे गळतीशी संबंधित आहे त्यामुळे ते दोघेही तिथे असणार आहेत मग आपल्यात एक आर्मेचर रेझिस्टन्स असेल जो तांब्याच्या वाइंडिंगचा रेझिस्टन्स आहे जो आर्मेचर मध्ये बसतो मग शेवटी जे उपलब्ध आहे ते टर्मिनल व्होल्टेज Vt म्हणून प्रदर्शित होणार आहे आणि इथेच मी भार जोडणार आहे जेणेकरून जनरेटरचा प्रश्न आहे तोपर्यंत हा माझा विद्युत भार असेल म्हणून मी याला Zl असे म्हटले असेल म्हणून Zl हे इनडक्टिव किंवा कॅपेसिटिव्ह किंवा रेजिस्टीव असणार आहे यावर अवलंबून ते पॉवर फॅक्टर ठरवणार आहे जेव्हा आम्ही फेजर आकृतीत करंट ओढला तेव्हा आम्ही E च्या संदर्भात पॉवर फॅक्टर असल्याचे स्पष्ट केले हे खरे नाही कारण आपण सहसा लोड करंट आणि लोड व्होल्टेज यांच्यामध्ये असलेला पॉवर फॅक्टर म्हणून पाहतो खरे तर इक्साइटेशन वोल्टेज नाही पण साधेपणासाठी मी तसे चित्र काढायला सुरुवात केली म्हणून आपण पुन्हा एकदा फेजर आकृतीकडे पाहू या म्हणून आम्ही जनरेटरसाठी फेजर आकृती काढली जी मला पुन्हा एकदा स्पष्ट करायची आहे तर कदाचित If जर इथे आहे तर कदाचित हे माझे Ef असेल मी If हे Ifl आहे असे सांगू नये त्यामुळे मला हे Ifl म्हणून मिळणार आहे जे AC च्या बाजूला समान करंट आहे ज्यामुळे प्रत्यक्षात रोटरचा फिरत्या फ्लक्स प्रवाह जसा आहे तसाच प्रवाह निर्माण झाला असता रोटरमध्ये विद्युतीय फ्लक्स फिरत नाही कारण भौतिकदृष्टया फिरणारे पोलमुळे तर भौतिकदृष्टया फिरणारे पोल फिरणारे चुंबकीय क्षेत्र तयार करतात मी अशाच फिरत्या चुंबकीय क्षेत्रासाठी 3 फेज करंट दिला असेल तर दर फेज आधारावर मी 3 फेज करंटची तीव्रता काय असू शकते जे Ifl आहे तर Ifl समकक्ष एसी करंट आहे जे मी कल्पना करतो आहे की की चुंबकीय क्षेत्राची शक्ती रोटर चुंबकीय क्षेत्राप्रमाणेच असेल तर हे Ef आहे आणि कदाचित मला माझा करंट असेल जो काहीसा असा आहे मी याला Ia किंवा Il असे म्हणू शकतो तर हे Ia होणार आहे आणि लोड करंटच्या बाबतीत मी स्पष्टपणे सांगणार आहे मी त्याच फेज मध्ये समान वेक्टर काढल्यास ते IaRa होईल आणि त्यावरील लंब मी IaXs म्हणून काढले पाहिजे म्हणून जेव्हा मी हे दोन जोडतो तेव्हा मी IaZs घेईन Zs सिंक्रोनस इम्पीडन्स आहे तर मी म्हणेन म्हणून आम्ही याला सिंक्रोनस इम्पीडन्स म्हणून म्हणतो आता या विशिष्ट IaZs ला फक्त Ef कडून वजा करावे लागेल मग मला Vt म्हणून ओळखले जाते म्हणून मी म्हणू शकतो की मला फक्त एक सदिश काढावा लागेल जे कदाचित उलट दिशेने असेल तर हे IaZs आहे नकारात्मक चिन्ह आहे हे IaZs असणार आहे त्यामुळे मी जेव्हा परिणामांकडे पाहत असतो तेव्हा हा परिणाम होईल मग मी त्यामुळे मी जनरेटरबद्दल बोलत असताना हीच गोष्ट आहे त्यामुळे आता मी जर Ef आणि Vt च्या मध्ये जर याच्यामध्ये पाहिले तर मी δ त्याला सिंक्रोनाइज मशीनच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचे मापदंड म्हणून म्हणतो आणि मला हे पॉवर फॅक्टर कोन म्हणून मिळणार आहे कारण Vt आणि Ia मधील हा टप्पा आहे आणि पॉवर फॅक्टर अँगलमध्ये आपण जे लिहिले ते बरोबर नाही पण हे खरे तर आपल्याला जे मिळाले ते चक्क Ef आणि Ia मध्ये फेज शिफ्ट म्हणून आम्ही जे सांगितले ते खरे आहे तर हा पॉवर फॅक्टर कोन आहे आणि हे Vt व्हेरिएबल इन्फिनिटी बस ला असेल तर ते इन्फिनिटी बस ला जोडले जाईल आपण जेव्हा जनरेटरला सिंक्रोनस करतो तेव्हा Vt प्रत्यक्षात इन्फिनिटी बसशी जोडले जाईल म्हणून मी म्हणेन की Vt हा एक प्रकारे स्थिर आहे तुम्ही त्याची फ्रिक्वेन्सी बदलू शकत नाही तुम्ही त्याचा फेज कोन बदलू शकत नाही जर तुम्ही ती तीव्रता असेल तर तुम्ही जर संदर्भ म्हणून विचार कराल तर मी असे म्हणू शकतो त्यामुळे सहसा Vt हा इन्फिनिटी बस मधील व्होल्टेज आहे ज्यामुळे हे संदर्भ म्हणून घेतले जाते त्यामुळे आपण सहसा लिहितो तर जनरेटरसाठी कृपया स्पष्टपणे लक्षात घ्या की E आघाडीवर आहे ते जनरेटरच्या बाबतीत व्होल्टेज व्ही ला लीड करणार आहे दुसरीकडे जर मी मोटरसाठी ही गोष्ट काढण्याचा प्रयत्न केला तर माझ्याकडे मुळातच असणार आहे तर मी मुळात चक्क माझ्यापासून ने सुरुवात करणार आहे मला जर असे वाटत असेल तर आर्मेचरने ओढलेला करंट इथे कुठेतरी असणार आहे Ia काय आहे आणि हा माझा पॉवर फॅक्टर कोन आहे आणि जनरेटरच्या बाबतीत आम्ही ते म्हणाले या सर्व गोष्टी वेक्टर आहेत त्या सगळ्या आपण जे काही लिहित आहोत त्याऐवजी वेक्टर फेझर आहेत पण मोटरबद्दल बोलताना आपण असे म्हटले की आपण असे करणार आहोत तर पुन्हा IaRa चे मूल्य काय आहे ते रेखाटण्याचा प्रयत्न करूया बहुधा IaRa असे आहे आता मी असे IaXs असणार आहे विद्यार्थी Zi ला फेजर आकृतीत का दाखवले जात नाही प्रोफेसर कृपया लक्षात घ्या की लोड इंपीडन्स ही विकसित केलेली शक्ती आहे आम्ही मशीनमधील ड्रॉपबद्दल बोलत आहोत हे एक रेझिस्टन्स असू शकते ती एक रिअॅक्टन्स असू शकते ती एक कॅपेसिटन्स असू शकते हे फक्त इन्फिनिटी बस ला शक्ती दिली जाऊ शकते हे एक इंडक्शन मोटर असू शकते 3 फेज मोटर कदाचित जनरेटरकडून शक्ती काढत असेल त्यामुळे मला हे माहित नाही की ते कोणत्या प्रकारचे भार आहे म्हणून आम्ही फक्त लोड इंपीडन्स समाविष्ट करीत नाही कारण आपण असे गृहित धरत आहोत की ही बल्क पॉवर आहे जी संक्रमित केली गेली असीम बस असू शकते भार असू शकते जे काही असू शकते लोड सिस्टम आहे आता हे होणार आहे मला वाईट वाटते की हे माझे माझे IaZs होणार आहे तर मला समान अर्थाने समान IaZs काढायचे आहेत तर कदाचित हे IaZs आहे ज्या परिस्थितीत मी येथे कुठेतरी परिणामी Ef मिळवित आहे मी पाहण्याचा प्रयत्न करतो तेव्हाच हे होते आता हा कोन मी पुन्हा एकदा δ म्हणू शकतो पण कृपया Ef टर्मिनल व्होल्टेज Vt च्या मागे नाही त्यामुळे जनरेटर आणि मोटरमध्ये हे वैशिष्ट्य आहे हे मोटर म्हणून कार्य करते की जनरेटर म्हणून कार्य करत आहे हे स्पष्ट होईल त्यामुळे जर मला ईएफचे Ef लीडीग करायचे असेल तर मी असे म्हणू शकतो की Ef कडून या बाजूला पॉवर वाहत आहे ही पॉवर प्रवाहाची दिशा आहे जर ते मोटार असेल तर मी येथे आहे आणि माझ्याकडे येथे आर आणि एक्स आहे तर हा Ra हा Xs आहे आणि इथेच माझी बॅक ईएमएफ आहे जी Ef आहे तर पॉवर या दिशेने वाहत आहे त्यामुळे मोटरच्या बाबतीत 3 फेज मधुन इन्फिनिटी बस मधून पॉवर यंत्रात शिरते तर जनरेटरच्या बाबतीत तो मशीनमधून पुन्हा बसकडे जात आहे त्यामुळे जो कोणी लिडिंग कोन असेल तो शक्तीला धक्का देत असतो या प्रकरणात Ef मुख्य कोन आहे त्यामुळे Ef पॉवर एकतर मुख्य किंवा 3 फेज पुरवठा 3 फेज च्या मर्यादित बसवर ढकलते तर मोटरच्या बाबतीत तर मला हे सर्वात प्रमुख काम आहे पण हे मागे किंवा लयग्गिंग पडत आहे त्यामुळे मी हे लिहू शकेन मी जर असे म्हटले तर एका बाबतीत Ef हा Ef δ हा जनरेटरच्या बाबतीत आहे तर इक्साइटेशन व्होल्टेजसाठी मोटरच्या बाबतीत फेज कोन हा असा राहील तर ज्याच्याकडे मागे राहणारा कोन आहे जो शक्ती शोषून घेईल कोणाकडेही लिडिंग कोन आहे जो वीजपुरवठा करेल एसी सिस्टम मध्ये हे अतिशय महत्वाचे वैशिष्ट्य आहे डीसी सिस्टम मध्ये करंट उच्च परिमाणातून खालच्या परिमाणाकडे जाईल तर एसी प्रणालीमध्ये नेहमी पॉवर एका लिडिंग कोनातून लग्गिंग प्रवाहित करण्याचा प्रयत्न करते ज्यामुळे विद्युत प्रवाह ज्या प्रकारे होतो त्यामुळे उदाहरणार्थ दिल्लीत देण्यासाठी माझ्याकडे काही विजेची गरज असेल तर माझ्याकडे स्थानिक वीज निर्मिती केंद्र बदरपूर इत्यादी असू शकते पण जर मी दिल्लीला नोड म्हणून समजतो आणि मला दुस या बाजूकडून पॉवर घ्यायची असेल तर दुस या बाजूचा पॉवर कोन ज्यातून पॉवर कोनातून बाहेर काढायची आहे तो कोन लिडिंग पॉवर फॅक्टर ची मला खात्री करून घ्यावी लागेल तर एसी पॉवर ट्रान्समिशनच्या बाबतीत सामान्यत आम्हाला याची खात्री करून घ्यावी लागणार आहे तर बऱ्याच वेळा एसी पॉवर ट्रान्समिशनचे नियंत्रण फेज अँगल कंट्रोलद्वारे होते बर्याचदा आम्ही फेज अँगल समायोजित करण्याचा प्रयत्न करतो आणि नंतर खात्री करतो की पर्याप्त प्रमाणात शक्ती वाहते की नाही तर जनरेटर आणि मोटर यांच्यातील हा एक मुख्य फरक आहे जर हे स्पष्ट असेल तर ओपन सर्किट टेस्ट आणि शॉर्ट सर्किट टेस्टचा वापर करून सिंक्रोनस मशीनचे पॅरामीटर्स कसे ठरवायचे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू या

तर मग ते पाहण्याचा प्रयत्न करू या आणि पॉवर अभिव्यक्ती काय आहे मी ज्या दोन गोष्टी करणार आहे त्या या आहेत तर सिंक्रोनस मशीनची ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट टेस्ट पाहण्याचा प्रयत्न करूया ओपन सर्किट चाचणी मला वाटते की मी आधीपासूनच सांगितले आहे की मला पुन्हा एकदा हे निर्दिष्ट करण्याची आवश्यकता नाही कारण येथून आपल्याला जे मिळते ते म्हणजे ओपन सर्किट वैशिष्ट्ये तर आपण Ef चे बदलण्याचा प्रयत्न करीत आहोत मी Eg बदलून Ef मध्ये बदलले कारण आता मी याला Ef म्हणतो तर Ef च्या संदर्भात If चे बदल ते फिल्ड करंट आहे हे अर्थातच ओपन सर्किट कंडिशन अंतर्गत आर्मेचर मध्ये व्युत्पन्न व्होल्टेज आहे म्हणून मी आर्मेचरशी कोणतेही भार जोडत नाही कोणत्याही आर्मेचर रिअॅक्शनचा प्रश्न उद्भवत नाही वगैरे तर मी काय करणार आहे ते असं काहीतरी आहे माझ्याकडे एक प्राईम मूवर आहे मी ते डीसी मोटरच्या रूपात दाखवतोय कारण आम्ही प्रयोगशाळेत हेच वापरतो त्यामुळे आपण जे करतो त्याप्रमाणे मी ते दाखवतोय त्यामुळे कदाचित ही स्वतंत्रपणे बाहेर पडणारी डीसी मोटर असेल आणि मी व्होल्टेज २२० व्होल्ट्स डीसी म्हणतो अर्थातच माझ्याकडे स्टेटर असेल माझ्याकडे रेक्टिफायर असू शकेल माझ्याकडे मोठा प्रतिकार असू शकेल पण माझ्याकडे डीसी मशीनबरोबर एक स्टेटर असेल आणि माझ्याकडे एक फील्ड आहे त्यामुळे फील्डलाही विरोध होईल जेणेकरून मी वेग ४ पोल मशीन असेल तर १५०० आरपीएमपर्यंत अॅडजस्ट करू शकतो जर हे 2 पोल मशीन असेल तर मी 3000 आरपीएम मध्ये अॅडजस्ट करू शकतो त्यामुळे हा माझा प्राइम मूवर असणार आहे तर ही डीसी मोटर आहे जी एखाद्या प्रमुख प्राइम मूवर सारखे काम करत आहे मी इथे फक्त मोजणार आहे ती म्हणजे ४ पोल मशीन असेल तर वेग १५०० आरपीएम आहे याची खात्री करून घेणे आणखी काही गरज नाही मला खरोखरच फील्डच्या करंटची किंवा इथे काहीही गरज नाही कारण मला डीसी मशीन्स च्या वैशिष्ट्यांची चिंता नाही आता हे एका सिंक्रोनस मशीन शी जोडले जाणार आहे ज्यात रोटर आहे म्हणून मी रोटर ला काहीसे असे दाखवू या तर हा सिंक्रोनस मशीन चा रोटर आहे आणि कदाचित माझ्याकडे इथे फील्ड असेल हे फील्ड आहे आता हे क्षेत्र डीसी पुरवठ्याशी देखील एक मीटरसह जोडले पाहिजे जेणेकरून सिंक्रोनस मशीनच्या क्षेत्रातून वाहणारा फील्ड करंट किती आहे हे मी नक्की मोजू शकतो तर मी असे म्हणतो आहे की ही माझी डीसी सप्लाय आहे जी 220 व्होल्ट डीसी आहे आणि मी येथे आणि वजा व अधिक सांगू शकतो आणि मग माझ्याकडे संभाव्य दुभाजक आहे म्हणून मी येथे कनेक्ट करत आहे आणि हे मी येथे कनेक्ट करत आहे म्हणून मी फील्डला एक परिवर्तनीय क्षमता वापरत आहे यामुळे मला एकतर 0 क्षेत्र करंट मिळू शकते किंवा मी जास्तीत जास्त क्षेत्र करंट कडे जाऊ शकतो त्यामुळे मी इथे डीसी अॅमीटर बसवणार आहे आता हे प्रत्यक्षात आर्मेचरला करणार आहे तर हे आर्मेचर आहे आणि ते खुले आहे आणि मी येथे एक व्होल्टमीटर लावणार आहे आणि मला फक्त हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की मी हे एका विशिष्ट वेगाने चालवले आहे जे सिंक्रोनस वेगाशी संबंधित आहे जे त्यापेक्षा काही अधिक नाही त्यामुळे मी सिंक्रोनाइज मशीनचा प्रवाह वाढवत राहतो आणि मग मी खाली नमूद करतो की व्होल्टेज किती निर्माण होते त्यामुळे मला मुळात असे काही तरी वैशिष्ट्य मिळणार आहे तर हे Ef आहे म्हणून मी Ef मोजदाद करत आहे आणि माझ्याकडे If आहे त्यामुळे हे अँपिअर मध्ये आहे आणि व्होल्ट्समध्ये आहे आणि मग मला असे काहीतरी वैशिष्ट्य असणार आहे तर हेच माझं ओसीसी आहे आपण पुढील टेस्ट घेणार आहोत ती शॉर्ट सर्किट टेस्ट आहे हे कपलिंग आहे अन्यथा आपण सिंक्रोनस मशीन कसे चालवाल आपल्याला ते फिरवावे लागेल माझ्याकडे टर्बाइन नाही मी डीसी मोटर माझा प्राइम मूवर म्हणून वापरत आहे म्हणून हे मॅकेनिकल पॉवरिंग इनपुट प्रदान करीत आहे जेणेकरुन सिंक्रोनस मशीन जनरेटर म्हणून कार्य करते भूमिका अगदी उलटवता येते जर त्यांना भूमिका उलटवायची असेल तर ते अगदी चांगल्या प्रकारे करू शकतात त्यामुळे सिंक्रोनस मशीनला तीन फेजचा पुरवठा केल्यास तो मोटर म्हणून अतिशय सुंदरपणे काम करेल तर काही अडचण नाही अशा वेळी डीसी मशीन जनरेटर म्हणून काम करेल आणि मग मी लोड कनेक्ट करू शकतो डीसी पुरवठा 220 व्होल्ट्स डीसी जोडण्याऐवजी मी ते काढून टाकू शकतो आणि लोड रेझिस्टन्स लोड कनेक्ट करू शकतो रोटरला मोटर किंवा जनरेटर म्हणून कार्यरत असो वा नसो रोटरला नक्कीच डीसी पुरवठा करावा लागतो फील्डला एक्साईट करावे लागेल मी आपल्या प्रश्नाचे उत्तर दिले की नाही हे मला माहित नाही परंतु वेग आता फ्रिक्वेन्सी द्वारे निश्चित केला जातो जर ते मोटर म्हणून काम करत असेल जर ते सिंक्रोनस मोटर असेल तर फ्रिक्वेन्सी द्वारे वेग निश्चित केली जाते म्हणून मी त्यास 50 हर्ट्जशी कनेक्ट केले तर काय हरकत नाही जर ती 4 पोल मशीन असेल तर ती 1500 आरपीएमवर चालणार आहे आपण हे कोणत्याही वेगात चालवू शकत नाही हे खरे आहे आपण फ्रिक्वेन्सी बदलत असल्यास आपणास वेगवेगळा वेग मिळेल म्हणून सिंक्रोनस मोटर्स अनिवार्यपणे स्थिर स्पीड मोटर असतात त्यांच्यात अगदी इंडक्शन मशीनमध्ये जे दिसते आहे ते लहान बदल देखील होणार नाही कोणताही बदल होणार नाही तर जर मला वेग नियंत्रित करायचा असेल तर माझ्याकडे फ्रिक्वेन्सी नियंत्रण असणे आवश्यक आहे मुळात व्हेरिएबल फ्रीक्वेन्सी निर्माण करणारे आम्ही इन्व्हर्टर बनविणारे पॉवर इलेक्ट्रॉनिक अभियंता बनले आहेत यात काही आश्चर्य नाही तर सर्व सिंक्रोनस मोटर्स आता व्हेरिएबल वेगाने चालविण्यास सक्षम आहेत जर मी व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी व्युत्पन्न करण्यास सक्षम असेल तर हेच कारण आहे तर शॉर्ट सर्किट चाचणीत आपण काय करणार आहोत सर्व काही समान आहे फक्त मी हे सुनिश्चित करतो की सिंक्रोनस मशीनला सर्व क्षेत्रामध्ये प्रथम किमान आणले जाईल मला ते कमीतकमी आणावे लागेल कारण पूर्ण व्होल्टेजमुळे मला मशीन शॉर्ट सर्किट करणे आवडणार नाही आणि सहसा आपण जे करण्याचा प्रयत्न करतो तो स्विच येथे कनेक्टेड करण्याचा प्रयत्न करतो कारण पुन्हा डीसी मोटार 0 गतीपासून प्रारंभ करू इच्छित नाही आणि ती 1500 आरपीएम पर्यंत आणा आणि पुढे वगैरे बर्याचदा आम्ही येथे 3 फेज स्विच प्रदान करतो आणि मग आपण हा स्विच शॉर्ट सर्किट करण्याचा प्रयत्न करू आम्ही एकदा स्विच बंद करू ओपन सर्किट टेस्ट केली जाते ओपन सर्किट टेस्ट केल्यावर आम्ही स्विच ओपन ठेवू ओपन सर्किट टेस्ट करू ओपन सर्किट टेस्ट केल्यावर आपण सिंक्रोनस मशीनची फील्ड करंट कमीतकमी करू म्हणून सिंक्रोनस मशीनची फील्ड करंट कमीतकमी कमी केल्यावर स्विच शॉर्ट सर्किट करा किंवा आर्मेचर टर्मिनल्स शॉर्ट सर्किट करण्यासाठी स्विच बंद करा तर माझ्याकडे आर्मेचरचे 3 टर्मिनल आहेत जे या 3 चरण स्विचचा वापर करून स्वयंचलितपणे शॉर्ट सर्किट केले जातील तर मी असे म्हणू शकतो की हे Tsw1 3 चरण स्विच 1 असू शकते जेणेकरून हे Tsw1 बंद होईल नक्कीच माझ्याकडे येथे एमिटर असायला हवा होता किमान टर्मिनलमध्ये तरी मी एमिटर लावायला हवा होता कारण मला या यंत्राचा करंट शॉर्ट सर्किट करंट मोजायचा आहे त्यामुळे मी जेव्हा यंत्राचा शॉर्ट सर्किट करंट मोजतो तेव्हा तो करंट रेटेड करंटच्या पलीकडे जाऊ नये असे मला वाटत नाही मी अल्टरनेटरचे टर्मिनल शॉर्ट सर्किट केले आहेत आणि मी अजूनही अल्टरनेटरला निर्माण करण्यास परवानगी देत आहे कारण मी काही तरी किमान एक्साईटेशन दिले आहे त्यामुळे ती फारच कमी असू शकेल मी जसेजसे एक्साईटेशन वाढवतो तसा हा करंट वाढेल मी जर याला Ia म्हणू शकतो तर हे If आहे तर Ia जसे वर जाईल तसे आपण अल्टरनेटर किंवा सिंक्रोनस मशीनचे If वाढवितो मी अजूनही १५०० आरपीएमवर हे चालवतोय जर मी If वाढवला तर मी तयार केलेला व्होल्टेज वाढवणार आहे मी जर तयार केलेला व्होल्टेज स्पष्टपणे वाढवला तर हा करंट वाढेल त्यामुळे तो करंट कोणत्याही रेटेड मूल्याच्या पलीकडे जाऊ नये असे मला वाटत नाही त्यामुळे मला जर रेटेड मूल्य माहीत असेल तर मला खात्री करून घ्यायला हवी की करंट फक्त रेटेड मूल्यापुरता मर्यादित आहे त्यामुळे कदाचित मला कदाचित मिळणार असेल तर मी इथे कुठेतरी रेटेड व्होल्टेज दाखवत आहे हे उच्च असू शकतेकदाचित मी फक्त त्याकरिता दाखवत आहे म्हणून हे माझे रेटेड व्होल्टेज आहे कदाचित हे Ef rated असेल लाइन टू लाइन व्होल्टेज असे म्हणू या की ४०० किंवा ४१५ ४६० हे रेटेड व्होल्टेज असेल त्यामुळे हे सामान्यतः Ifrated शी सुसंगत आहे शॉर्ट सर्किट चाचणीची बाब म्हणून मी पुन्हा शॉर्ट सर्किट आर्मेचर करंटचे बदल काय आहे फिल्ड करंटच्या संदर्भात प्लॉट बनवतोयं तर मला सध्याचे स्केल देखील अगदी स्पष्टपणे मिळेल मला दोन स्केल एक E दुसरा Ia आहे दोन्ही स्केल्स तिथे असणे आवश्यक आहे म्हणून आपण If च्या बाबतीत बोलू या मला कदाचित रेटेड व्हॅल्यूवर शॉर्ट सर्किट करंट मिळणार आहे जे येथे आहे ते खाली आहे तर मी असे काहीतरी बदलणार आहे हे शॉर्ट सर्किटचे वैशिष्ट्य आहे तर हे If विरूद्ध Ia हे Ia1 साठी If1 आहे आणि हे If2 साठी Ia2 आहे आणि असेच आहे त्यामुळे हा फरक काय असणार आहे तर हे एससीसी आहे हे ओसीसी आहे ओपन सर्किट वैशिष्ट्ये आणि शॉर्ट सर्किट वैशिष्ट्ये तर मला दोन्ही वैशिष्ट्ये मिळाली आहेत आता फील्ड करंटच्या रेटेड मूल्यानुसार जे ओपन सर्किट स्थितीत रेटेड केलेल्या व्युत्पन्न ईएमएफशी संबंधित आहे मी मोजू इच्छितो करंट काय आहे आणि एकूण व्होल्टेज काय आहे म्हणून हे व्होल्टेज आहे तर हा करंट आहे त्यामुळे ओसीसी पासून Ifrated येथे एसीसी व्होल्टेज पासून Ifrated करंट काढा त्यामुळे मला दोन्ही मिळाले आहेत म्हणून मी हे Iasc आहे असे म्हणू या मला याला Efoc म्हणू द्या म्हणून मी म्हणू शकतो जेव्हा माझ्याकडे रेटेड एक्साईटेशन आहे तेव्हा जर मला ओपन सर्किट परिस्थितीत व्होल्टेजचे विशिष्ट मूल्य मिळत असेल तर मी त्या वेळी चक्क मशीन शॉर्टसर्किट केले असते केवळ इम्पीडन्स जो प्रत्यक्षात विद्युत् मर्यादा घालतो तो म्हणजे त्याचा अंतर्गत इम्पीडन्स दुसरे काहीच नाही समजा माझे रेटेड केलेले फील्ड करंट 1 अँपिअर आहे 1 अँपिअरवर माझे मशीन 400 व्होल्ट लाइन टू लाईन व्होल्टेज तयार करीत आहे जे रेटेड व्होल्टेज आहे जर योगायोगाने मी माझ्या अल्टरनेटरवर समान 1 अँपिअर फील्ड करंट लागू करतो जेव्हा ते 1500 आरपीएम वर चालू होते आणि मी टर्मिनल शॉर्ट सर्किट केले आहेत करंट जो प्रवाहित आहे तो कोणत्याही प्रकारच्या शॉर्ट सर्किट करंटशी सुसंगत असेल जो रेटेड व्होल्टेज स्थितीखाली आहे केवळ आर्मेचरच्या अंतर्गत इम्पीडन्स मुळेच करंट मर्यादित आहे तर रेटेड केलेल्या अटींवर मी शॉर्ट सर्किट करंट मोजण्यास सक्षम असल्यास आणि रेटेड स्थितीत जर ओपन सर्किट व्होल्टेज मोजण्यासाठी सक्षम असल्यास या दोघांचे गुणोत्तर अप्रत्यक्षपणे मला सिंक्रोनस इम्पीडन्स देते तर सिंक्रोनस इम्पीडन्स शॉर्ट सर्किट स्थितीत अंतर्गत रेटेड If असल्यास प्राप्त केलेल्या विद्यमान प्रमाणात असेल मी ओपन सर्किट स्थितीत अंतर्गत रेटेड If असल्यास व्होल्टेज काय निर्माण करते ते पाहणार आहे या दोघांचे गुणोत्तर मला मुळात जे काही सिंक्रोनस इम्पीडन्स मूल्य आहे ते देईल

हे माझे वैशिष्ट्य आहे की मला येथे दोन अक्ष दाखवतात जे अधिक चांगले आहे तर हे माझे ऑरिजिन आहे म्हणून हे व्होल्टेज अक्ष असू शकते आणि हे सध्याचे अक्ष असेल तर माझ्याकडे दोन अक्ष आहेत आणि मी If येथे जात आहे मी प्रथम व्होल्टेजचे वैशिष्ट्य रेखाटत आहे तर कदाचित असेच होईल हेच ओसीसी आहे हे बहुदा व्होल्टेजचे रेटेड केलेले मूल्य आहे असे समजू या म्हणजे मी हे Ifrated शी संबंधित आहे आता मी शॉर्ट सर्किट वैशिष्ट्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहे तर मी प्रथम त्या बिंदूचा शोध घ्यावा ज्यावर मी रेटेड आर्मेचर करंट मिळवणार आहे म्हणून हळूहळू मी If वाढवणार आहे जर मी 2 गोष्टी रचत आहे तर एक ओपन सर्किट स्थितीत अंतर्गत व्होल्टेज आहे दुसरे म्हणजे आर्मेचर करंट Ia जो शॉर्ट सर्किट स्थितीत आहे हे ओपन सर्किट स्थितीत व्होल्टेज आहे जेणेकरून तेच कारण आहे हे लाल रंगाच्या अक्षांशी संबंधित आहे म्हणून मी प्रत्यक्षात रेटेड व्होल्टेज आहे ज्याबद्दल मी बोलत आहे तर हे रेटेड व्होल्टेज 400 व्होल्ट किंवा काहीही असू शकते काही पुस्तक हे आलेखाच्या दोन्ही बाजूस दर्शविते तरीही ते समान आहे आम्ही एका विशिष्ट प्रतलात दोन आलेख आखत आहोत दुसरीकडे आम्ही पहात आहोत शॉर्ट सर्किट वैशिष्ट्ये शॉर्ट सर्किट वैशिष्ट्यासाठी मला हे पहावे लागेल की कुठे Iarated केले जाऊ शकते काय ते If येथे पोचले आहे तर कदाचित हे Iarated आहे जर येथे यास वाढवण्याचा प्रयत्न केला तर हेच Iarated आहे हे येथे सामील होत आहे तर मी हे शॉर्ट सर्किट वैशिष्ट्यांसारखे रेखाटू शकतो हे या बिंदूतून जात आहे कृपया लक्षात घ्या की शॉर्ट वैशिष्ट्य रेषात्मक आहे ओपन सर्किट वैशिष्ट्ये सॅच्युरेशनमध्ये समाविष्ट आहेत तर मी आता असणार आहे कारण मी हे असे रेखाटले आहे की मला नेहमीच Ifrated मध्ये Ia चे मूल्य काय आहे ते मिळेल मी याला काही ab म्हणावे मी या व्होल्टेजला cb म्हणतो तर cb हे Ifrated वर व्होल्टेज आहे ab व्होल्टेज आहे जर येथे Ifrated करंट असेल तर मी ते येथे सांगणार आहे प्रोफेसरः मी ओपन सर्किटच्या स्थितीत फील्ड करंटचे रेटेड व्हॅल्यू ज्यामध्ये व्होल्टेज तयार होते ते मूल्य काय आहे ते पाहत आहे त्या स्थितीत चक्क माझ्या मशीनचा शॉर्टसर्किट झाला होता काय होईल एखादा करंट नक्कीच वाहू शकेल कारण मी शॉर्ट सर्किट केले आहे आतापर्यंत ते उघडे होते म्हणून कोणताही करंट प्रवाह नव्हता ज्या क्षणी मी शॉर्ट सर्किट केला तो करंट प्रवाह असेल जर यंत्राचा अंतर्गत इंपीडन्स 0 असतो तर तो सध्याचा प्रवाह अनंतापर्यंत पोहोचला असता हे केवळ आर्मेचरच्या अंतर्गत इंपीडन्स मुळे मर्यादित मूल्यापर्यंत आहे तर हे मला अंतर्गत इंपीडन्स मोजण्याचा एक मार्ग देत आहे त्यामुळे जर मला माहीत असेल की रेटेड स्थितीखाली प्रवाहित झालेला करंट काय आहे जे मला खरोखर रेटेड फील्ड स्थितीला मानांकन देईल जे मला यंत्राचा अंतर्गत इंपीडन्स काय आहे ते ठरवण्याचा मार्ग देईल तर तेच मी नेमके करीत आहे मुळात ओपन सर्किट वैशिष्ट्ये आणि शॉर्ट सर्किट वैशिष्ट्ये मुख्यत जनरेटरचे सिंक्रोनस इंपीडन्स मूल्य मिळविण्यासाठी केली जातात विद्यार्थीः ओसीसीमध्ये आम्ही लाइन व्होल्टेज किंवा प्रति फेज व्होल्टेज प्लॉट करतो का प्रोफेसरः आर्मेचर लाइन टू लाइन मी नेहमी म्हणू शकतो की हे त्याऐवजी मला प्रत्येक फेजला काढायला हवे जर ते पुन्हा स्टार आणि डेल्टा असेल तर मी करंट सध्याचे फेज करंट आणि व्होल्टेज देखील प्रति फेज व्होल्टेज मोजतो तर मी प्रत्येक फेज चे दोन्ही मोजू शकतो विद्यार्थीः एसएससी ही एक सरळ रेषा असून ओसीसी अ रेखीय का आहे प्रोफेसर खूप चांगला प्रश्न मला या प्रश्नाची अपेक्षा होती करंट व्होल्टेजचे अनुसरण का करीत नाही आम्हाला निश्चितच उत्तर द्यावे लागेल की तो काय म्हणत आहे ते म्हणजे जर करंट जर मुळात Zs ने विभागलेला असेल तर करंट आणि व्होल्टेज ने त्याच मार्गाने जायला हवे होते दोन वेगवेगळ्या मार्गांना अर्थ नाही कृपया आपण या इंपीडन्स च्या तीव्रतेबद्दल काय बोललो ते लक्षात ठेवा आम्ही म्हटलं की हे Xs आहे हे R आणि Xs हा R पेक्षा खूप जास्त आहे त्यामुळे हे मुळातच अत्यंत इंडकटिव आहे करंट खूप इंडकटिव असणार आहे तो जवळजवळ ९० अंशांनी मागे राहणार आहे बरोबर आहे ना तर आपण म्हणू या की माझ्याकडे If आहे तर मी इम्पेडन्सद्वारे विभाजित दर रेटिंग व्होल्टेज म्हणजे करंट आहे या प्रश्नाचे उत्तर देत आहे आणि व्होल्टेज आणि करंट जवळजवळ समान मार्गाचे अनुसरण केले पाहिजे आपल्याकडे दोन वैशिष्ट्ये असू शकत नाहीत जी पूर्णपणे भिन्न आहेत ती वेगळी का आहेत आम्ही फक्त त्या प्रश्नाचे उत्तर देत आहोत म्हणून जर मी If असे म्हटले असेल की Ef कुठेतरी आहे तर ही Ifl आहे आणि ही Ef आहे जर माझ्याकडे आर्मेचरमध्ये करंट असणार आहे जो मला अत्यंत इंडकटिव आहे माझ्याकडे बाह्य इंपीडन्स नाही फक्त माझ्याकडे असलेली Xs आणि R आहे आणि R नगण्य आहे Xs खूप मोठा आहे मी येथे शॉर्ट सर्किट केले आहे आणि मी Ef ला येथे जोडले आहे शॉर्ट सर्किट स्थितीत मी हेच केले आहे आता माझ्याकडे Ia असेल एवढेच तो मागे पडत आहे जेणेकरून हे खूप मोठे असेल आता If हा निर्माण करतो जो मुख्य फील्ड फ्लक्स असेल तर Ia एक फ्लक्स तयार करतो जो आर्मेचर शी संबंधित आहे तर मी त्यापैकी एक असा आहे जो बहुधा फेज मध्ये आहे आणि दुसरा हा Ia च्या Ia आहे या दोघांची बेरीज काय असेल हे मिनी स्क्वील असेल हे दोघांची बेरीजं करण्याचा प्रयत्न करील जी खरोखरच मिनी स्क्वील असेल मला या साठी समांतर वेक्टर काढायला पाहिजे परिणामी मला असे काहीतरी मिळणार आहे तर हे आहे आणि याचा परिणाम होईल मी लहान वेक्टर म्हणून जे काही दर्शविले आहे त्याचा परिणाम होईल त्यामुळे शॉर्ट सर्किट परिस्थितीत हवेच्या गॅपमध्ये राहणारे फ्लक्स खरोखरच लहान होतात ज्यामुळे मी हे पाहणार आहे की मशीन कधीच सॅच्युरेशनकडे झुकत नाही कधीच अल्टर्नेटरच्या शॉर्ट सर्किट स्थितीत ते सॅच्युरेशनवर जाऊ शकत नाही हे सॅच्युरेशनकडे जाणार नाही कारण आर्मेचर फ्लक्स आणि फील्ड फ्लक्स अक्षरशः एकमेकांच्या विरोधात असतात शॉर्ट सर्किट च्या स्थितीत मला येथे काही भार पडत नाही अन्यथा माझ्याकडे येथे एक भार असेल जे पॉवर फॅक्टर निश्चित करेल येथे मशीनचा पॉवर फॅक्टर अंदाजे हा पॉवर फॅक्टर आहे तर या कारणास्तव हे पॉवर फॅक्टर कोन चा कोन जवळजवळ 90 अंशांच्या जवळपास जातो जर मी या टर्मिनलवर अत्यंत इण्डेक्तीव लोड जोडले गेले तर तो जवळजवळ तसाच राहील तर Ra आणि Xs हे मूलतः शुद्ध इंडक्शनन्स सारखे वर्तन करतात या शुद्ध इन्डक्टन्समुळे सध्याचा करंट ९० अंशांनी मागे पडणार आहे त्यामुळे हे दोघे एकमेकांचा पूर्णपणे विरोध करतात आणि ते एकमेकांना पूर्णपणे विरोध करत असल्यामुळे आर्मेचर फ्लक्स हा मेन फ्लक्स ला नष्ट करतो त्यामुळे शॉर्ट सर्किट च्या स्थितीत तुम्हाला खूप कमी फ्लक्स मिळणार आहेत आणि म्हणूनच मी शॉर्टसर्किट केले आहे पण मी रेटेड करंट Ifrated पलीकडे मिळवित आहे सामान्यत ट्रान्सफॉर्मरमध्ये रेटेड व्होल्टेज लागू केल्यास ट्रान्सफॉर्मर जळून जाईल परंतु मी येथे If rated अर्ज करीत आहे जे रेटेड व्होल्टेज निर्माण करीत आहे आणि मी त्यापलीकडे जात आहे मी 0 वरुन Ifrated वर आलो आहे जेव्हा मी शॉर्ट सर्किट चाचणी सुरू केली तेव्हा मी हे फील्ड कमी केले आहे जेव्हा मी हळू हळू वाढविले आहे हे If rated झाल्यावर आले आहे जर If rated केले नंतर देखील मला थोडेसे पुढे जावे लागेल तरच मला आर्मेचर करंट मिळेल हे बघा हे If rated केलेले आहे मी 0 पासून प्रारंभ केले आहे नंतर मी If rated वर आलो तर मला ओपन सर्किटच्या अटीखाली Erated मिळतो हा आयए शॉर्ट सर्किट स्थितीत आहे कारण शॉर्ट सर्किट च्या स्थितीत फ्लक्स खूप कमी होतात मुळात निर्माण झालेल्या व्होल्टेजमध्ये काही प्रमाणात तडजोड होते ज्यामुळे मला रेटेड आर्मेचर करंट पाठवायचा आहे त्यामुळे मला आणखी इक्साइटेशन वाढवावे लागेल या इक्साइटेशन खाली मी ओपेन सर्किट च्या अटीखाली ईएमएफचे मूल्यांकन केले होते पण मला जे काही आर्मेचर करंट मिळत आहे ते मला फारशा Iarated नाही Iarated हा कुठेतरी ईथे आहे तर सध्या शॉर्ट सर्किट च्या स्थितीत मला मला रेटेड इक्साइटेशन मिळत आहे मला तेवढे मिळत नाही त्यामुळे मला आणखी थोडे अधिक इक्साइटेशन वाढवावे लागेल कारण हा फ्लक्स मिनी स्केझल अगदी लहान किंचीत आहे कारण ९० डिग्री पॉवर फॅक्टर कोनामुळे आर्मेचर फ्लॅक्स फील्ड फ्लक्सचा पूर्णपणे विरोध करतो लॅगिंग पॉवर फॅक्टर कोनामुळे तर दुसरीकडे एक्स्स Xs कॅपेसिटीव्ह होता का हे काही होणार नाही असं मी फक्त काल्पनिक पणे म्हणतोय जर एक्सएस कॅपेसिटीव्ह असते तर या दोघांनी एकमेकांना मदत केली असती तर नक्कीच तुम्ही सॅच्युरेशनच्या पलीकडे गेला असता जर सॅच्युरेशन तेथे नसते तर आपण मोठ्या प्रमाणात फ्लक्स पाहिला असता हे एक कारण आहे जेव्हा जेव्हा आपण एक सिंक्रोनस जनरेटरमध्ये कॅपेसिटिव लोड जोडता पुन्हा आम्ही ट्रान्सफॉर्मरमध्ये याबद्दल बोललो जेव्हा आम्ही एक कॅपेसिटीव्ह लोड कनेक्ट करतो तेव्हा आमच्याकडे नकारात्मक व्होल्टेज नियमन होते आपल्याकडे २३० व्होल्ट्स नो लोड वर असतील तर पूर्ण लोड कपॅसिटिव्हमध्ये २४० २५० २६० व्होल्ट्स असतील आपण किती करंट ओढलेला आहे हे यावर अवलंबून आहे हिचं समान गोष्ट सिंक्रोनस जनरेटरमध्ये चांगली आहे जर माझ्याकडे लिडिंग भार असेल तर माझ्याकडे व्होल्टेज नियमन नकारात्मक असेल जर माझ्याकडे ल्याग्गिंग भार असेल तर व्होल्टेज ते प्लंब करेल ते खरोखरच कमी मूल्यांमध्ये जाईल जर मी त्यास इन्फ़िनिट बसशी जोडत आहे तर व्होल्टेज कमी मूल्यांमध्ये कसे जाऊ शकेल हे करू शकत नाही कारण इन्फ़िनिट बस म्हणेल की आपण हा व्होल्टेज अधिक चांगल्या प्रकारे सांभाळून ठेवला आहे तर काय घडायला हवे ते म्हणजे जनरेट केलेले व्होल्टेज वाढविणे आवश्यक आहे दुसरा कोणताही मार्ग नाही मी त्याची पुनरावृत्ती करतो इन्फिनिटी बस व्होल्टेज आपल्याला 400 व्होल्ट म्हणू या जर माझ्याकडे मशीनमध्ये प्रचंड प्रमाणात सिंक्रोनस रिअॅक्टन्स येत असेल आणि ग्रीडमधील भारांनी काढलेला करंट सर्व मागे पडत असेल तर व्होल्टेज 400 ते 300 किंवा 360 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल किंवा ते खाली जाईल परंतु इन्फ़िनिट बसेस सांगतील की तुमच्याकडे कमी व्होल्टेज असू शकत नाहीत ते शक्य नाही जर तुमच्याकडे कमी व्होल्टेज नसेल तर फक्त ईएफ वाढणे हा आहे त्यामुळे फील्ड करंट शी जुळवून घेऊन Ef ईएफ वाढणे शक्य होते असे वीज केंद्रात सतत केले जाते हे सामान्यत एव्हीआर सर्किट स्वयंचलित व्होल्टेज रेगुलेशन सर्किट म्हणून ओळखले जाते ग्रीड कोणत्या प्रकारचे लोड करीत आहे यावर अवलंबून बऱ्याच पॉवर स्टेशनमध्ये हे बरेचदा केले जाते जर ते कपॅसिटिव्ह लोड असेल तर मला इक्साइटेशन कमी करावा लागेल जर ते इण्डेक्तीव मध्ये असेल तर मला इक्साइटेशन ची वाढ करावी लागेल हे वारंवार केले जाते विद्यार्थीः ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण कोणत्याही वाइंडिंग्सला उर्जा देऊन एससी आणि ओसी चाचणी घेऊ शकतो तरीही आपल्याला समान मापदंड पॅरामीटर्स मिळतात फील्ड किंवा आर्मेचरला उर्जा देऊन करून सिंक्रोनस मशीनचे पॅरामीटर्स मिळू शकतील काय प्रोफेसर एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला सर्वात आधी हे समजले पाहिजे की ट्रान्सफॉर्मरमध्ये प्राइमरी नावाचे काहीतरी होते जे करंट ओढत होते आणि तो करंट दुय्यम बाजूकडे प्रतिबिंबित होत होता बहुतेक वेळा ओपन सर्किट स्थिती वगळता तर मोजण्यासाठी आपल्याकडे कमीतकमी काही करंट आहे आणि आपण दुय्यम बाजूने जे व्होल्टेज मोजले ते म्हणजे प्राथमिक व्होल्टेजचे प्रतिबिंब त्यामुळे तुम्ही जे मोजत आहात किंवा एकत्रीत आहात ते एकमेकांशी संबंधित आहेत ते पूर्णपणे असंबंधित आहेत असे नाही इथे जर मी जर फील्ड करंट चे मोजमाप करण्याचा प्रयत्न केला तर तो खरोखर मला काय इंपीडन्स आहे याचा निर्देशांक देणार नाही किंवा आर्मेचरद्वारे ओढलेला करंट मोजण्यासाठी खरोखर प्रयत्न करीत नाही तर ते पूर्णपणे डिस्कनेक्ट केलेले सर्किट आहे आणि आपण असेही म्हणू शकत नाही की आर्मेचरने ओढलेला करंट हा विद्यमान फील्डवर दिसून येणार नाही आपण कनेक्ट केलेल्या लोडचे प्रमाण किती आहे यावर हे पूर्णपणे अवलंबून असते करंट फक्त त्यावरच अवलंबून असेल आणि तो लोड पुरवण्यासाठी मी प्राईम मूवरकडून पर्याप्त प्रमाणात मेकॅनिकल उर्जा दिली गेली पाहिजे जे त्यास संबंधित आहे हे क्षेत्र फक्त वायर मीडिया म्हणून काम करत आहे ते फक्त एक सुविधाजनक आहे ते नक्कीच काही साधनसामग्री देत नाही ती फक्त एक सुविधा आहे म्हणून आपण खरोखर फील्ड करंट हा असा करंट म्हणून गृहीत धरू शकत नाही जे आर्मेचरच्या इंपीडन्स प्रतिबिंबित करते जे शक्य नाही शॉर्ट स्थितीत ही व्होल्टेज मी ज्या प्रकारे आर्मेचरच्या टर्मिनल्समध्ये मोजणार आहे तो 0 असेल कारण मी शॉर्टसर्किट केले आहे त्यामुळे मला आर्मेचर व्होल्टेज मोजण्याचा मार्ग नाही म्हणून ही अतिशय सुंदर पद्धत आहे ज्याने ती तयार केली आहे त्याउलट ओपन सर्किट परिस्थितीत आर्मेचरमध्ये निर्माण होणारा व्होल्टेज काय आहे हे जाणून घेण्यासाठी आर्मेचरद्वारे ओढलेला करंट कोणता आहे जर त्या वेळेस जनरेट केलेल्या व्होल्टेजच्या सहाय्याने शॉर्ट सर्किट केले गेले असेल तर ट्रान्सफॉर्मर्स सर्किट्स आणि सिंक्रोनस जनरेटर सर्किट्समध्ये अगदी स्पष्टपणे फरक आहे समतुल्य सर्किट तसेच त्याचे विश्लेषण कसे केले जाते तर हेच कारण आहे की ते बर्यापैकी भिन्न आहेत